मागील लेक्चर मध्ये औद्योगिक मॉडेलच्या संदर्भातील व्यवसाय मॉडेल आणि संदर्भ आर्किटेक्चरवरील या मॉडेलच्या संदर्भ आर्किटेक्चरचा एक भाग मध्ये आपण आयआयआरए फ्रेमवर्क पाहिलेला आहे जो इंडस्ट्रियल इंटरनेट कन्सोर्टियम आयआयसीच्या Industrial Internet Consortium IICतंत्रज्ञानाच्या कार्य गटाने प्रस्तावित केला आहे तर या विशिष्ट आयआयआरए औद्योगिक इंटरनेट फरक आर्किटेक्चरमध्ये भिन्न आर्किटेक्चरल घटक आहेत त्यातील एक मूलतः दृष्टिकोन आहे मागील लेक्चर मध्ये आपण पाहिले की एखाद्या विशिष्ट उद्योगात आयआयओटी लागू करण्यासाठी मागील लिटरेचर मध्ये आमच्याकडे विविध प्रकारचे पॅटर्न वापरले जाऊ शकतात म्हणून आम्ही पुढे जाऊ आणि दृश्यांचे वेगवेगळे पैलू पाहतो आणि त्या दृष्टीकोनातून पुढील तांत्रिकता आणि भिन्न औद्योगिक दृष्टिकोनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे दृष्टिकोन कसे असू शकतात तर आमच्याकडे हे भिन्न दृष्टिकोन आहेत आयआयआरए दृष्टीकोन जे औद्योगिक इंटरनेट कन्सोर्टियमने विकसित केलेल्या उपयोग प्रकरणांचे विश्लेषण करण्यात मदत करू शकतात जे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आमच्याकडे व्यवसायाचा दृष्टीकोन वापर दृष्टिकोन कार्यात्मक दृष्टीकोन आणि अंमलबजावणीचा दृष्टीकोन आहे म्हणूनच ज्याप्रमाणे या दृश्याचे पुनरुत्थान होते तेच काहीतरी भिन्न आहे जे वेगवेगळ्या कल्पनांच्या संकलनासारखे आहे आणि हा संकल्पना स्टेकहोल्डर कडून येत आहे हे दृष्टिकोन मूलत भिन्न भागधारकांकडून येत आहेत तर आमचा व्यवसाय दृष्टिकोन आहे जो स्टेकहोल्डर कडून येत आहे ज्यांना त्यातील व्यवसायाच्या पैलूंबद्दल काळजी आहे वेगवेगळ्या स्टेकहोल्डर च्या वापराच्या दृष्टिकोनातून कोणत्या विचारांच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे काय आहे समान आहे कार्यात्मक दृष्टीकोन आणि अंमलबजावणी दृष्टीकोन तर हे आता आर्किटेक्चर वास्तुशिल्पाने चित्राच्या रूपात दर्शविले आहे तर आपल्याकडे हे भिन्न दृष्टिकोन आहेत व्यवसाय दृष्टिकोन आहे उपयोग दृष्टिकोन आहे कार्यात्मक दृष्टिकोन आहे आणि अंमलबजावणीचा दृष्टिकोन आहे आणि हे सर्व दृष्टिकोन मुळात या भिन्न स्टेकहोल्डर कडून येत आहेत या कल्पनांचे हे दृष्टिकोन सुधारित केले गेले आहेत आणि ते सत्यापित केले गेले आहेत आणि शेवटी विभाजनानंतर या वेगवेगळ्या कल्पनांच्या अंमलबजावणी आणि तैनात करण्याच्या मार्गदर्शकास मदत करेल तर या कल्पना आरोग्य सेवा उत्पादन Manufacturing ऊर्जा खाण वाहतूक आणि यादी व्यवस्थापन या विविध क्षेत्रात लागू केल्या जाऊ शकतात चला यापैकी प्रत्येक दृष्टिकोन जरा थोड्या अधिक तपशीलात पाहूया तर आपल्याकडे आधी व्यवसायाचा दृष्टीकोन आहे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आम्ही व्यवसाय निर्णय निर्मात्यांविषयी बोलत आहोत आपल्याकडे व्यवसायातील निर्णय घेणारे आहेत ज्यांची काही विशिष्ट दृष्टी आहे आणि ग्राहकांची आवश्यकता सुधारण्यासाठी ग्राहकांच्या गरजा भागविण्याबाबत ग्राहकांना समाधान देण्याच्या आणि व्यवसायाच्या निर्णयाच्या बाबतीत विशिष्ट मूल्ये आहेत निर्मात्यांचीही काही प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत दुसरीकडे आमच्याकडे ही सिस्टम इंजिनीयर अभियंता आहेत ज्यांची काही विशिष्ट उद्दीष्टे आहेत आणि त्यांच्याकडे काही मूलभूत क्षमता आहेत ही मुख्य उद्दीष्टे तसेच मूलभूत क्षमता एकत्रितपणे आयआयओटी सिस्टमच्या रिक्वायरमेंटची यादी तयार करण्यात मदत करतात आणि यामुळे या सिस्टम आवश्यकतां रिक्वायरमेंटना या उद्दीष्टासह एकत्रितपणे मदत करणे देखील आवश्यक आहे या उद्दीष्टेसह व्यवसायाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उपयोगाच्या क्रियाकलापांवर पोचण्यास मदत होईल हा व्यवसाय दृष्टिकोन आहे तर आयआयओटी प्रणालीच्या दृष्टीकोनातून व्यवसायाचा दृष्टिकोन हा व्यवसाय मूल्य अपेक्षित आरओआय देखभाल खर्च आणि उत्पादनाच्या उत्तरदायित्वाशी संबंधित आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनात स्टेकहोल्डरची महत्त्वपूर्ण भूमिका असते व्यवसाय करण्यास समर्थन देण्यास स्टेकहोल्डरची मोठी भूमिका असते ते व्यवसायाच्या दिशेने जोरदारपणे प्रभाव पाडतात आणि संकल्पनेत ड्रायव्हिंग करतात आणि आयआयओटी सिस्टमचा विकास करतात व्यवसायाच्या दृष्टीकोनातून व्हिज्युअल गुणधर्म भविष्यात जेथे संस्था होणार आहे त्या संस्थेच्या दृष्टीकोनाचे वर्णन करते आणि ज्या व्यवसायात संस्था पुढे काम करणार आहे त्या दिशेने दिशा प्रदान करते व्यवसाय दृष्टीकोनातली मूल्ये दृष्टिकोन दर्शवितात स्टेकहोल्डरनी ओळखली जातात जे दृष्टीच्या गुणवत्तेसंबंधित तर्क प्रदान करण्यासाठी निधी गुंतवितात आणि अशी काही प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत जी ही प्रमुख उद्दीष्टे वेळेची आणि मोजण्याजोगी असली पाहिजेत आणि ती सिस्टमकडून अपेक्षित उच्च स्तरीय तांत्रिक व्यवसायाचा परिणाम म्हणून व्यक्त केली जातात फंडामेंटल कॅपाबिलिटी ही उच्च पातळीची वैशिष्ट्ये आहेत ज्या कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहेत मुख्य उद्दीष्टे मूलभूत क्षमता ओळखण्यासाठी आधारभूत असतात मूलभूत क्षमता म्हणजे क्षमतेचा अर्थ ज्या मूलभूत स्वरूपाच्या असतात त्या संस्थेच्या क्षमता असतात काही मूलभूत कोर कार्ये पार पाडण्यासाठी तर ते मुळात स्वतंत्रपणे मांडलेल्या असतात स्टेकहोल्डर उद्दीष्टांकडून मूलभूत क्षमता प्राप्त करतात ज्या विशिष्ट प्रणालीसाठी आवश्यक असतात व्यवसायाच्या दृष्टिकोनानंतर आता आपण युसेस व्यू पॉइंट बघूया आणि आपण येथे पाहु शकतो की हे मुळात एजंट्सच्या संकल्पनेतूनच दिलेले आहे तर एजंट्स मुळात नियंत्रण करतात एजंट सिस्टमवर नियंत्रण ठेवतात सिस्टममध्ये विशिष्ट भूमिका आहेत एजंट्स सिस्टममध्ये मुळात सिस्टमवर विशिष्ट भूमिका घेतात सिस्टमची भूमिका आणि क्रियाकलाप कार्य करणे पार पाडणे ही कार्ये निश्चित करण्यात मदत करतील काही फंक्शनल कंपोनेंत्स आणि इम्पलेमेंटेशन कंपोनेंत आहेत तर युसेस पॉईंट वापर उपयोग दृष्टिकोन व्यवसाय दृष्टीकोनातून ओळखल्या गेलेल्या मुख्य क्षमता आणि कार्याच्या वेगवेगळ्या घटकांना समन्वयित करणार्या क्रियाकलापांशी संबंधित आहेत तर कार्य उपयोगाच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात आहे कार्य हे मूलभूत कार्ये आहे ते पक्षाद्वारे चालवले जाते जे विशिष्ट भूमिका गृहीत धरते आता हे कार्य अंमलात आणावे लागेल ही कार्य विशिष्ट भूमिकेद्वारे पार पाडली जाईल आणि या कार्यांमध्ये फंक्शनल मॅप आणि इम्पलेमेंटेशन मॅप Implementation map तर या कार्यांमध्ये मुळात त्यांची भूमिका फंक्शनल मॅप आणि इम्पलेमेंटेशन मॅप असते फंक्शनल मॅप कार्य नकाशांच्या कार्यात्मक घटकाविषयी आणि अंमलबजावणी नकाशाद्वारे त्या कार्यांच्या अंमलबजावणीबद्दल चर्चा करते कार्यांच्या कार्यात्मक घटकाची अंमलबजावणी करते कार्यात्मक नकाशा आणि कार्ये अंमलबजावणीच्या नकाशाची अंमलबजावणी तर भूमिका म्हणजे क्षमतांचा संच आहे जी अस्तित्व किंवा संस्थेद्वारे गृहित धरल्या जातात भूमिका सुरु केल्या जातात आणि मूलभूत भूमिका त्या असतात जे मूलभूतपणे भिन्न कार्ये अंमलात आणण्यासाठी सिस्टमशी संवाद साधण्यास मदत करतात

ऍक्टिव्हिटी म्हणजे विशिष्ट कार्यांचे समन्वय होय त्यास सिस्टमचा योग्य परिभाषित वापर समजणे आवश्यक आहे आणि ऍक्टिव्हिटी वारंवार अंमलात आणले जातात ऍक्टिव्हिटी सिस्टमची अंमलबजावणी सुरू करतात वर्कफ्लो ट्रिगर करतात इम्पलेमेंटेशन होण्याआधी भिन्न अडचणी निर्माण करतात आणि अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या प्रभावांच्या आधारे संवाद साधतात ज्या घडतात त्या परस्पर क्रिया देखील इंटरॅक्शन द्वारे होतात गतिविधीचे घटक ट्रिगर वर्कफ्लो प्रभाव आणि निर्बंध असतात ट्रिगर मुळात त्या अटी असतात ज्या अंतर्गत क्रियाकलाप सुरू केला जातो वर्कफ्लो अनुक्रमिक समांतर सशर्त पुनरावृत्ती आणि अशाच प्रकारे असू शकते तर वर्कफ्लो म्हणजे मुळात वेगवेगळ्या कार्यांमधील वर्कफ्लो म्हणजे भिन्न कार्ये ऍक्टिव्हिटी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आयआयओटी सिस्टीम चा इफेक्ट असतो आणि मूलत सिस्टमच्या वैशिष्ट्यांविषयी बोलणे मर्यादित करते जे अंमलबजावणी दरम्यान राखीव असले पाहिजे आमच्याकडे हे नियंत्रण विभाग ऑपरेशन्स डोमेन इन्फॉर्मेशन डोमेन एप्लीकेशन डोमेन आणि बिझनेस डोमेन आहे तर अशाप्रकारे फंक्शनल व्यू पॉइंट काम करतात मुख्य डोमेन म्हणजे कंट्रोल डोमेन तर हा कंट्रोल डोमेन घटक मुळात सायकल कंट्रोलची काळजी घेतो ज्यायोगे अॅक्ट्युएशन आणि कम्युनिकेशन करतो तर मुळात हे देखील एक सायकल आहे जे सायबरफिजिकल सिस्टम चालवते तर कंट्रोल डोमेन आणि त्याची विशिष्ट सायकल जी भूमिका घेते तो एक अतिशय महत्वाचा विेवपॉईंट आहे जो मुळात फंक्शनल विेवपॉईंट आहे कंट्रोल डोमेन हे सेट ऑफ फंक्शनचे रिप्रेझेंटेशन आहेत ज्याचे काम इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टिम करतात आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सिंग असू शकते याचा अर्थ सेन्सर नोड्सवरील डेटा वाचणे अॅक्ट्यूएशन डेटा लिहिणे आणि अॅक्ट्यूएटर आणि संप्रेषणात सिग्नल नियंत्रित करणे जे मुळात सेन्सर अॅक्ट्युएटर्स गेटवे आणि इतर एज डिव्हाइसेस एकत्र जोडण्याबद्दल बोलते तर कार्यात्मक दृष्टिकोनातून काही संकल्पना महत्त्वाच्या प्रोगग्नोस्टिक्स आहेत जे मूलतः कृती पूर्वानुमान आहे मुळात आयआयओटी सिस्टीमच्या काही भविष्यवाणी विश्लेषक इंजिनची क्रिया आहे मग आमच्याकडे निदान आणि देखरेख आहे जी वास्तविक वेळ देखरेखीसाठी जबाबदार आहे आणि शोध सक्षम करते आणि समस्या आणि ऑप्टिमायझेशनच्या घटनेची भविष्यवाणी करते जे मालमत्ता विश्वसनीयता आणि कार्यक्षमता सुधारते आणि उर्जा वापर कमी करते उपलब्धता वाढवते आणि उत्पादन वापरल्या जात असलेल्या मालमत्तेनुसार काम करते तर माहिती डोमेन विविध डोमेनमधून डेटा एकत्रित करण्यासाठी जबाबदार असलेल्या फंक्शन्सच्या संचाचे प्रतिनिधित्व करते जिथे डेटामध्ये डेटा प्रोसेसिंगची गुणवत्ता सिंटॅक्टिक ट्रान्सफॉर्मेशन सिमेंटिक ट्रान्सफॉर्मेशन डेटा टिकाव आणि स्टोरेज आणि डेटा वितरण असते फंक्शनल डोमेन हे सेट ऑफ फंक्शन रिप्रेझेंट करतात जे विविध डोमेनमधून डेटा एकत्रित करणे डेटा बदलणे सिस्टममध्ये डेटा टिकवून ठेवणे आणि डेटाचे मॉडेलिंग आणि विश्लेषण यासाठी जबाबदार असतात एप्लीकेशन डोमेन हे सेट ऑफ फंक्शन्स रिप्रेझेंट करतात जे की बिझनेस फंक्शन इम्प्लिमेंट करताना एप्लीकेशन लॉजिक चा वापर करतात तर येथे मूलतः आपण लॉजिक्स आणि नियम एपीआय आणि यूआय बद्दल बोलत आहात बिझनेस डोमेन कार्ये संचाचे प्रतिनिधित्व करतो जे पारंपारिक किंवा नवीन प्रकारच्या व्यवसाय कार्यासह समाकलित करून IIoT प्रणालीच्या ऑपरेशनची समाप्ती करण्यास सक्षम करते ज्यात मुळात समर्थन देणारी व्यवसाय प्रक्रिया आणि प्रोसिजर ऍक्टिव्हिटी समाविष्ट असतात इम्पलेमेंटेशन व्यू पॉईंट हे आयआयओटीच्या आर्किटेक्चर तयार करणाया आयआयओटी सिस्टमच्या तांत्रिक सादरीकरणाशी संबंधित आहे ते कार्य घटकांकडे उपयोगाच्या दृष्टिकोनातून ओळखल्यानुसार इंटरकनेक्शनची स्ट्रक्चर डिस्ट्रीब्यूशन टोपोलॉजी आणि विविध घटकांचे इंटरकनेक्शन आणि क्रियांचा अंमलबजावणी नकाशा आहे यासह आम्ही आयआयसीने प्रस्तावित केलेल्या रेफरन्स आर्किटेक्चरवरील व्याख्यानाचा शेवट केला आहे आयआयसीच्या तंत्रज्ञानाच्या कार्यसमूहातर्फे प्रस्तावित इंडस्ट्रियल इंटरनेट डिफरेंस आर्किटेक्चर आयआयआरए आम्ही या मॉड्यूलमध्ये वेगवेगळे व्यवसाय मॉडेल पाहिले आयआयओटी काही बिझनेस मॉडेल हे आय आयओ टी अडोप्शन च्या दृष्टीने वाटचाल करत आहे आणि मग आम्ही यापैकी काही नमुन्यांची वास्तुशिल्पाची नमुने पाहिली आहेत आयओओटी आवश्यकता व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व्यवसायाचे रूपांतर करण्यासाठी या व्यवसाय आवश्यकता तांत्रिकदृष्ट्या अंमलात आणण्यासाठी वापरल्या जाणार्या सामान्य पध्दती म्हणूनच हे संदर्भ आहेत जर आपल्याला स्वारस्य असेल तर आपण त्या माध्यमातून जाऊ शकता विशेषत ही पुस्तके ही साहित्य महत्त्वाची आहेत यामुळे आयओटी आणि इतर गोष्टींच्या संदर्भात व्यवसाय आर्किटेक्चरबद्दल आपल्याला अधिक चांगले समजण्यास मदत होईल तर यासह आपण येथे थांबू Thank you